अगोदरच्या सत्रामध्ये आपण घटनांचे विश्लेषण याविषयी सखोल चर्चा केली घटनांचे विश्लेषण कसे करायचे यासाठी दृष्टिकोन काय असावा प्रशिक्षणार्थीना कशी माहिती द्यावी कोणती माहिती पुस्तिका वापरावी कधी कसे कुठे आणि या सगळ्या प्रश्नानंतर आता आपण प्रशिक्षणाच्या एका वेगळ्या पैलू बद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे घटनेचे लेखन तसेच आपण घटनांच्या लेखनासाठी एखादी तीन दिवसीय कार्यशाळा घेऊ शकतो या तीन दिवसात आपणां प्रथम सर्व संकल्पना स्पष्ट कराव्यात नंतर एखाद्या उद्योगाला भेट द्यावी आणि यामधून तिथे असणाऱ्या जाणून घ्याव्यात यावरून घटनेचा मसुदा तयार करावा नंतर घटनांच्या अभ्यासाचे सादरीकरण यानंतर नंतर काही सुचवलेल्या दुरुस्ती असतील त्या करून घेणे नंतर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून घटनांच्या अभ्यासक्रमाबद्दल अभिप्राय नोंदवावा वाचकाच्या दृष्टीकोणातून काही कमतरता असतील तर त्या भरून काढाव्यात आणि मग अशा पद्धतीने आपण एखादा घटनेचा अभ्यासक्रम तयार केला असे समजू शकतो आणि अशा घटनांचा अभ्यासक्रम जो तुम्ही विकसित केलेला आहे याचे प्रकाश इंग्लंड मधील केस सेंटरकडे करावे अशा पद्धतीने एका ठिकाणी घटनांचा अभ्यासक्रम एकत्रित केला जाईल या ठिकाणी सर्व प्रकारचे घटनांचा अभ्यासक्रम विकसित केलेला असेल आतापहिल्यांदा नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीला आपण घटनेच्या विश्लेषणाच्या संकल्पना स्पष्ट करून घेऊया सर्व संकल्पना आपण मोड्यूल 16 17 18 आणि 19 मध्ये अगोदर पाहिले आहेत घटनांचा अभ्यासक्रम कसा महत्त्वाचा आहे आणि आपण घटनांचा अभ्यासक्रम काय करायला हवा आपल्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये अडचण सोडवण्यावर कसे लक्ष केंद्रित केले पाहिजे आता घटनेच्या लिखाणामध्ये दुसरी पातळी म्हणजे प्रत्यक्ष उद्योगाला भेट देणे समजा जर तिकडे 25 ते 30 सहभागी आहेत आणि आपण त्यांचा एक समूह बनवून पाच ते सहा एका समूहामधील सदस्य असतील असे चार किंवा पाच सहभागी सदस्य एकत्र घेऊन उद्योगाला भेट देऊ शकतो अशा उद्योगाला भेट देण्यापूर्वी आपण त्यांची पूर्व परवानगी घेऊन त्यांची वेळ निश्चित करणे गरजेचे असते आणि जेव्हा आपण तिथे पोहोचतो तेव्हा आपण त्यांना आपले काही प्रश्न विचारू शकतो सुरुवातीला त्यांना भेटून जसे की तिथे मनुष्यबळ विकास अधिकारी असतील त्यांना भेटून आपण त्यांची मुलाखत घेऊ शकतो मग याठिकाणी संबंधित व्यक्ती आपल्याला तिथे असणारे अडचणींविषयी सविस्तर माहिती देईल आणि कशा पद्धतीने अशी अडचण हाताळण्यात आली आणि संस्थेने ते कसे सोडवले यानंतर जर अशा समस्यासोडवल्या गेल्या तर त्या कशा सोडवल्या किंवा सोडवल्या नसतील तर अजून कोणत्या समस्यासंस्थेमध्ये आहेत या विषयाचा तपशील आपल्याला मिळेल म्हणून अशी व्यक्ती आपल्याला घटना लिहीत असताना माहिती पुरवीत असते आणि म्हणून आपण संस्थेमधील किंवा उद्योगामधील अशा संबंधित व्यक्तीला भेटणे गरजेचे आहे जी व्यक्ती आपल्याला अशा पद्धतीची सविस्तर माहिती देऊ शकेल अशा पद्धतीने आपण घटनेच्या मुळापासून सुरुवात करू शकतो सर्वप्रथम आपण गरज ओळखणार आहोत एखाद्या विशिष्ट निर्णय प्रक्रियामधील असणारी अडचण आपण जाणून घेणार आहोत म्हणजे अशा विशिष्ट समस्यासाठी संस्थेकडे काही संकल्पना आहेत का मला इथे नमूद करायला आवडेल की मी विकसित केलेल्या खूप घटनांच्या अभ्यासामध्ये उदाहरणार्थ एका घटनेच्या अभ्यासामध्ये एका उद्योगांमध्ये खाद्य उद्योगांमध्ये ते बिस्किट तयार करायचे बाहेरील देशाची एखादी विशिष्ट मागणी त्यांच्याकडे असायची त्या वेळेस ते उत्पादनाच्या ठिकाणी एसी लावून खोलीत थंड वातावरण तयार करायचे अशी विशिष्ट उत्पादन प्रक्रिया तयार करायचे यामुळे ठरवल्याप्रमाणे उच्च गुणवत्तेचे बिस्किट तयार व्हायचे आणि जेव्हा अशी परदेशी मागणी पूर्ण व्हायचीआणि त्याचे बिस्किट पाठवले जायचे त्यानंतर उत्पादनाच्या ठिकाणांचा तो एसी ते काढून ठेवायची असल्यामुळे तिथे उद्योगातील नाते संबंधांमध्ये समस्यायेऊ लागल्या तिथे असणारे कामगार एसी काढून टाकल्यामुळे नाराज असायचे आणि तो ऐसी तिथे कायमस्वरूपी असावा असं त्यांना वाटायचं परंतु व्यवस्थापकांच्या असं मत असायचा की परदेशी मागणी असेल त्या वेळेसच फक्त ऐसी तिथे असावा अशामुळे कामगारांमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण व्हायचे तर ही आहे एखाद्या घटनेसाठी असणारी पूर्वमाहिती तर आता आपल्याला कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आहे ते म्हणजे इथे असणारे उद्योगातील नातेसंबंध किंवा मनुष्यबळ विकासातील इतर कोणत्या पैलू वर लक्ष द्यायचे तर हा आहे घटनेचा उगम आता अशा घटनांच्या मुळामध्ये कामगारांसाठी कायमस्वरूपी ऐसी प्रस्थापित करणे आणि सर्व समस्या सोडवणे किंवा तिथून तो एसी काढून टाकणे आणि नातेसंबंधांमधील समस्यातसेच चालू ठेवणे गरज प्रस्थापित करणे ही दुसरी पायरी आहे यामध्ये एखादी विशिष्ट अडचण संशोधने यामध्ये एखाद्या कल्पनाएखादी व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून अशा घटनांची माहिती मिळत असते त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहे की एखाद्या विशिष्ट घटना किंवा कल्पना जसे की विशिष्ट उदाहरण मला इथे सांगायला आवडेल ते म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संस्था जसे की मनुष्यबळ व्यवस्थापक अशी विशिष्ट माहिती देऊ शकते एखादी विशिष्ट गरज प्रस्थापित करण्यासाठी अशी विशिष्ट माहिती आपल्याला घटनेच्या कालानुक्रमाने मिळणे गरजेचे असते म्हणजे की आपल्याला तिथले अधिकारी सांगत असतात की पहिल्या महिन्यामध्ये काय घडले नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये काय घडले नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये काय घडले अशा पद्धतीने घटनेचा कालानुक्रमाने सारांश नमूद करणे गरजेचे असते या नंतर पूर्व परवानगीआपल्याला घटनेच्या संदर्भात असलेले विविध संदर्भ गोळा करावे लागतात जसे की संस्थेचे नाव आणि इतर माहिती या सगळ्याची गरज असते तर या ठिकाणी आपण संस्थेला अशी खात्री देणे गरजेचे असतेकी पुरवलेली माहिती ही फक्त शैक्षणिक कार्यासाठी वापरली जाईल या माहितीचा दुसरीकडे कुठेही उपयोग किंवा दुरुपयोग केला जाणार नाही याची शाश्वती देणे गरजेचे असते अशा प्रकाशनांसाठी संस्थेकडून आपल्याला परवानगी असणे गरजेचे असते मग त्यामध्ये कोणती माहिती आपण प्रकाशित करू शकतो आणि कोणती माहिती आपल्याला प्रकाशित करायची नाही याचा तपशील असणे गरजेचे असते जर संस्थेचे नाव प्रकाशित करायचे असेल तर यासाठी लिखित पूर्व परवानगी गरजेची असते तर हे सर्व होतं पूर्व परवानगीसंदर्भात अशी पूर्व परवानगी आपल्याला घटना लिहिण्यासाठी विचार करत असतो त्यावेळेसच घेणे गरजेचे असते पुढची पायरी म्हणजे माहिती गोळा करणे आता यामध्ये संबंधित माहिती घटनेसाठी गोळा करावी लागते यासाठी आपल्याला अशा विशिष्ट उद्योगाला भेट द्यावी लागते अशी भेट देणे कधीही चांगले असते यामध्ये आपण तिथे असणारे अधिकार्यांना घटना लिहिण्याच्या कार्यशाळेसाठी निमंत्रण करू शकतो यामध्ये आपण त्यांना घटना कशी तयार होते त्याचा अभ्यास कसा केला जातो याची सविस्तर माहिती देऊ शकतो आणि अशा अधिकार् यांकडून आपणसंस्थेतील कामाची पद्धती जाणून घेऊ शकतो अशा पद्धतीने घटनेच्या लेखकाने संस्थेच्या ठिकाणाला भेट देणे गरजेचे असते ज्या ठिकाणांसाठी घटना लिहिली जात आहे आणि माहिती गोळा केली जाते पाचव्या टप्प्यामध्ये लेखनाची प्रक्रिया असेल यामध्ये माहितीची मांडणी आणि त्याचे सादरीकरण असते सादरीकरण मधून माहिती आणि आकडेवारी व्यवस्थित मांडून घटनेच्या मसूद्याप्रमाणे यावर चर्चा केली जाईल आणि असा मसुदा नंतर पुन्हा संस्थेकडे पाठवला जाईल यामधून घटना कालानुक्रमाने लिहिली गेलेली आहे ते संस्थेकडून तपासले जाईल आता अशा लेखनानंतर आपल्याला संबंधित व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनअशा घटनेची प्रकाशनासाठी परवानगी घेणे गरजेचे असते जेव्हा अशा घटनेचा मसुदा तयार होतो तेव्हा हा मसुदा संस्थेकडे अंतिम परीक्षणासाठी पाठवला जातो आणि यावरून संस्था अशा घटनेच्या मसुद्याला मंजुरी देत असते याचबरोबर याच्या प्रकाशनासंदर्भात सुद्धा परवानगी देत असते खूप वेळा असे दिसून येते कीएखाद्या सुधारात्मक घटनेच्या अभ्यासक्रमाला संस्था मंजुरी देत असते परंतु जसे की एखादा नातेसंबंधातील असलेल्या अडचणी अशा घटनांसाठी संस्था मंजुरीस नकार देऊ शकते संस्थेचे नाव प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळू शकणार नाही अशा वेळेस अशी घटना आपल्याला फक्त शैक्षणिक हेतूसाठी वापरता येईल मग यावेळेस आपल्याला संस्थेच्या नावाची गरज नसते आपण कोणतेही काल्पनिक नाव देऊन अशी घटना शैक्षणिक हेतूसाठी वापरू शकतो आताअशा घटनेचा अभ्यासक्रम लिहीत असतानाकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात हे पाहूया घटना लिहिणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्या लाभदायीआहेत मग यामध्ये जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट कार्य करतो त्या कार्यासाठी पूर्व परवानगी घेत असतो प्रत्यक्ष भेट देत असतो विविध व्यक्तींशी संपर्क साधत असतो माहितीची देवाण घेवाण करीत असतो मसुदा तयार करून तो त्यांना पाठवत असतो प्रकाशनासाठी अंतिम परवानगी घेत असतो हे सगळे कार्य निश्चितच आव्हानात्मक कार्य बनते परंतु याचे फलित हे अतिशय लाभदायीअसते एखादी व्यक्ती जेव्हा अशा घटनेचा अभ्यासक्रम प्रकाशित करीत असतेत्यावेळेस तिला अतिशय समाधान वाटत असते कीहोय जागतिक शैक्षणिक कार्यामध्ये त्यानेही छोटीसी कामगिरीपरंतु अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली असते त्याचे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान महत्त्वाचे असते अभ्यासक्रमांमध्ये काही जटिल आणि परावर्तीत विषय असतात मग यामध्ये त्यांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला आहे यावरून मनुष्यबळ विकास विभाग असेल किंवा मनुष्यबळ कार्यप्रणाली असेल एखाद्या संस्थात्मक वर्तनाचे विषय निवडला असेल या ठिकाणी अशा घटनेच्या माध्यमातून या विषयांना शैक्षणिक साहित्याची जोड निर्माण करण्यासाठी संधी असते या विषयातील असणाऱ्या सिद्धांतांना पुष्टी करण्यासाठी साहित्य तयार होत असते आणि असे साहित्य प्रशिक्षणासाठी वापरली जात असते घटनेच्या लेखकाला विश्लेषण करावे लागतेअवलोकन करावे लागतेमिळालेल्या माहिती वरून मत मांडावे लागतेआणि यामधून एखादी संकल्पना अधोरेखीत करावी लागते आणि म्हणून घटनेच्या लेखनामध्येजसे की अगोदर चर्चा केल्याप्रमाणे या घटनांमधून विश्लेषण करून अडचणींना मार्ग दाखवायचा असतो आणि या घटनेच्या अभ्यासामधून घेतलेल्या निर्णयाचे अवलोकन करायचे असते निर्णयाबद्दल मत मांडायचे असते अशा पद्धतीने घटनांबद्दलचे विश्लेषण आणि अवलोकन सुयोग्य पद्धतीने लेखकाला मांडावे लागते अशी घटना लेखनामुळे एखाद्याचे प्रशिक्षणाचे आणि संशोधनाचे कौशल्य वाढत असते नैसर्गिकरित्या जेव्हा आपण यांचे अभ्यासक्रम तयार करीत असतो त्या वेळेस आपल्या जोडीदारांनासुद्धा प्रेरित करीत असतो विशेषता जे तरुण प्राध्यापक आहेत त्यांनी उद्योगांना भेट देऊन घटनांचे अभ्यास तयार करण्यामध्ये तरबेजपणा मिळवावा आणि शिक्षणामध्ये अमलात आणावे या सगळ्या गोष्टी त्यांनी संशोधनामध्ये आणाव्यात आणि हे संशोधन विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करावी यामधूनच त्यांना संशोधनाच्या नवीन वाटा सापडतील लिखाणाच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने चार कृतींचा समावेश आढळून येतो यामध्ये नियोजनआयोजन मसुदा तयार करणे आणि दुरुस्ती करणे या चार घटकांचा समावेश असतो आपण एखादी घटना लिहीत असताना याचा वापर करीत असतो आपण घटनांबद्दल चर्चा करणार आहोत यामध्ये नियोजनआयोजनमसुदाआणि दुरुस्ती हे सविस्तर पाहणार आहोत चला तर मगसर्वप्रथम आपण पहिला घटक पाहूयातआणि तो म्हणजे नियोजन नियोजन म्हणजेकृतींचा आराखडा तयार करून त्यांची मांडणी करण्यासाठी योजना प्रस्थापित करणे होय तर एखादी योजना प्रस्थापित करण्यामध्ये महत्त्वाच्या कृती कोणत्या असतील मग अशा घटनांमध्ये कोणती माहिती गोळा केली जाईल यामध्ये कोणते घटक महत्त्वाचे असतील उदाहरणार्थ घटनेच्या मुख्य भागामध्ये कोणती चर्चा केली जाईल ती कशी विकसित केली जाईल या सगळ्याचे नियोजन आपल्या डोक्यामध्ये असणे गरजेचे असते यासाठी कोणता विशिष्ट कृती आराखडा वापरला जाईल कोणते दृष्टीकोन असतील या सगळ्यांची मांडणी आपण नियोजन टप्प्यामध्ये करीत असतो अशा पद्धतीने घटनांसाठी गरजेचे असणारे पूर्व नियोजन आपल्याला पार पाडून घटना कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते ते ठरवावे लागते हे सगळं करण्यासाठी घटनेच्या लेखकाने अगोदर घटना लिहिण्याचा हेतु निश्चित करणे गरजेचे असते यामध्ये एखादी घटना कशासाठी जाते यामध्ये कोणता अभ्यास केला जाईल हे फक्त प्रकाशनापुरते मर्यादित नसून अशा घटनांच्या अभ्यासाचा मुख्य हेतू काय आहे वर्गामध्ये कशी चर्चा केली जाईल यामधून आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आकडेवारी देणार आहोत याचा उपयोग आपल्या प्रशिक्षणामध्ये होणार आहे असा जर प्रमुख हेतू घटना लिहिण्यामागे असेल तर घटनेचे लेखण आणि त्याचे प्रकाशन आपल्यासाठी लाभदायीठरेल आता प्रशिक्षणार्थींच्या गुणवत्ता ओळखणे गरजेचे असते जे प्रशिक्षणार्थी अशी घटना लिहिण्यासाठी इच्छुक असतात किंवा अशा कार्यशाळेसाठी पुन्हा येण्यासाठी इच्छुक असतात या सगळ्यांचे गुण आणि गरजा ओळखणे महत्त्वाचे असते यामधूनच आपण त्यांच्यासाठी योग्य मार्ग आणि दिशा ठरवू शकतो आणि त्यांना गरजे प्रमाणे आपण मदत करू शकतो आणि उत्कृष्ट कार्य करून घेऊ शकतो आणि तिसरे म्हणजे घटनेच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या माहितीचा समावेश करायचा आहे हे ठरवणे जसे कि मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे आपल्याला या संदर्भात अतिशय स्पष्टता असणे गरजेचे असते की तिसर्या मुद्याप्रमाणे कोणती माहिती आपण घटनेमध्ये समाविष्ट करणार आहोत हे ठरवणे गरजेचे असते तसेच जेव्हा आपण एखाद्या घटनेचा मसुदा तयार करीत असतो तेव्हा खूप वेळेस आपल्याला संबंधित नसणारी माहिती सुद्धा मिळत असते तेव्हा माहितीच्या महत्त्वानुसार अशी माहिती आपण घटनेमध्ये समाविष्ट करणार आहोत किंवा नाही हे ठरवावे लागते आणि संबंधित नसणारी माहिती वगळावी लागते अशा पद्धतीने फक्त संबंधित माहिती आपण एकत्रित करून घटनेमध्ये समाविष्ठ करीत असतो घटना लिहिण्यामागे हेतू कोणता आहे ओळखणे गरजेचे असते शिक्षण क्षेत्रामध्ये घटनेचा अभ्यासा सूचनात्मक पद्धतीने केला जातो यामध्ये विशिष्ट घटनांमधून काही सूचनांचा वापर केला जातो तर इथे मुख्य प्रश्न येतो तो म्हणजे विद्यार्थ्यांनी अशा घटनांमधून काय शिकावे अशा घटनांमधून विद्यार्थ्यांनी औद्योगिक नातेसंबंध शिकावेत त्यांनी कामगार कायदे शिकावेत अशा घटनांच्या अभ्यासातून विद्यार्थी मनुष्यबळ विकास विभागाच्या रणनीती शिकू शकतात भरती प्रक्रिया निवडप्रक्रिया बढती प्रक्रिया बदलीचे धोरण ते सगळे शिक्षणाचे फलित आहे अशा घटनांच्या अभ्यासामधून आपण विविध विषयामध्ये समाविष्ट करू शकतो आणि या मधून मनुष्यबळ विकास विभागाच्या रणनीती शिकू शकतात भरती प्रक्रिया निवड प्रक्रिया बढती प्रक्रिया बदलीचे धोरण अशा विविध प्रक्रिया शिकू शकतो तर मग एखाद्या विषयामध्ये अशा घटना अभ्यास कसा संबंधित असेल जे काही सिद्धांत आहेतसंकल्पना आहेत ज्या आपण अगोदरच्या सत्रामध्ये पहिले आहेत अशा सिद्धांताला पूरक असे घटनेचा अभ्यास असावा अशा घटनेच्या अभ्यासामध्ये सिद्धांताची पुष्टी केलेली असावी एखादी घटना संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरली जात असते तेव्हा अशा घटनांमधून एखाद्या संकल्पनेची स्पष्टता असावी सिद्धान्त आणि तत्व अशा घटनेच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेले असावेत प्रत्येक सिद्धान्ता नंतर अशी घटना आपण उदाहरण म्हणून सहज देऊ शकेल यासाठी अशा घटनांच्या अभ्यासामध्ये सिद्धान्ताचा समावेश असणे गरजेचे आहे अशा पद्धतीने वर्गामध्ये एखादी संकल्पना शिकवल्यानंतर अशा घटनेचा अभ्यास त्या संकल्पनेची पुष्टी करण्यासाठी दिला जाऊ शकतो यामध्ये काही घटनांचा अभ्यास खूप सखोल पद्धतीने असू शकतो तर काही घटना खूप थोडक्यात मांडलेले असू शकतात तर मग थोडक्यात मांडलेल्या घटना म्हणजे काय तर यामध्ये छोट्या घटना थोड्या माहितीवर विकसित केलेले असतात प्रत्येक धड्याच्या शेवटी अशा घटनांचा समावेश असतो एखाद्या सिद्धांतामध्ये काय नमूद केले आहे आणि उद्योगामध्ये काय प्रश्न आहेत याला जोडण्यासाठी अशा छोट्या घटनांच्या अभ्यासाचा वापर केला जातो त्यामुळे घटनांचा अभ्यास हा स्वतंत्र पद्धतीने करणे योग्य नाही अशा घटनांचा अभ्यास नेहमी कोणत्या तरी संकल्पनेशी सिद्धांताशी जोडलेले असणे गरजेचे असते अशा पद्धतीने जर एखाद्या घटनेचा अभ्यास सैद्धांतिक संकल्पना जोडला गेलेला असेल तर अशा घटनेचा अभ्यास शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या उपयोगी ठरू शकेल अशा पद्धतीने तुम्ही घटना लिहिण्याअगोदर त्या घटनेपासून विद्यार्थी काय शिकणार आहेत हे ठरवणे गरजेचे असते अशा पद्धतीने जर तुम्ही या सर्व पैलूंचे परीक्षण केले विषयाचा अभ्यास केलाअडचणींचा समावेश केला तर नक्कीच तुम्ही तयार केलेल्या घटनेचा अभ्यास संबंधित संकल्पना शिकवत असताना वर्गामध्ये वापरला जाईल आणि विद्यार्थी एखादी संकल्पना स्पष्ट करत असतानाघटनांचा अभ्यास करतील जेव्हा तुम्ही एखाद्या घटनेशी सिद्धान्त जोडण्याचा निर्णय करीत असता त्यावेळेस तुम्ही एक उत्कृष्ट अशा घटनेचा अभ्यास विकसित करू शकता आता दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे शिकणार्यांची गुणवत्ता जसे की आपण एखादी घटना लिहीत असतो तेव्हा अशा घटनेचे वाचक कोण असतील त्यांना कोणती माहिती गरजेची आहे आणि त्यांना आपण कोणता संदेश देणार आहोत हे सगळे माहीत असणे गरजेचे असते आता इथे मला एक उदाहरण द्यायला आवडेल ते म्हणजे एमबीए विद्यार्थी या सगळ्यासाठी व्यवस्थापकिय शिक्षण ही सर्वसमावेशक गरज आहे अशा व्यवस्थापकीय सत्रमध्ये घटनांचा अभ्यास अतिशय मदतीचा ठरतो या मधून व्यवस्थापकिय शिक्षण आणि त्यामध्ये असणारी व्यावसायिकता यांचा अभ्यास करण्यासाठी घटनांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाते आता या ठिकाणी वाचक हे विद्यार्थी आहेत म्हणून मी अगोदर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे जेव्हा आपण घटनेचा अभ्यास लिहीत असतो तेव्हा हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ही घटना व्यवस्थापकीय शिक्षणामध्ये वापरली जाणार आहे आणि नैसर्गिक रित्या याचे लाभार्थी म्हणून व्यवस्थापक विद्यार्थी आहेत मग यामध्ये विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान किती आहे त्यांना त्या संकल्पनेचे ज्ञान किती आहे त्याचे विश्लेषण क्षमता किती आहे आणि यामध्ये आपण लिहिलेला घटनेचा अभ्यास एखाद्या सैद्धांतिक संकल्पना किती पुष्टी करीत आहे याचा विचार करणे गरजेचे आहे घटनांचा अभ्यास वाचून अशा विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे हा घटनांचा अभ्यास आपण संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापर करू शकेल आता घटना अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांचे कार्य काय असेल तर विद्यार्थ्यांनी घटनेचे विश्लेषण करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी समस्यासाठी उत्कृष्ट मार्ग दाखविणे गरजेचे आहे अशा पद्धतीने विद्यार्थी घटना वाचून समस्याओळखू शकतील आणि त्या अडचणींसाठी योग्य पर्याय सुचवतील लेखक काहीवेळेस माहिती असूनसुद्धा अडचणींचे मार्ग दाखवत नाहीत कारण अशी घटना अभ्यास करून वाचकाने अडचणीवर मार्ग दाखवणे गरजेचे असते आणि मग सुयोग्य पद्धतीच्या विश्लेषणानंतर ते अशा अडचणींना सोडवण्याचे मार्ग मिळवत असतात यामधून शिकणाराची गुणवत्ता विकसित करीत असतो तर अशा घटनेच्या अभ्यासामधून शिकणार्याने समस्याओळखून योग्य मार्ग सुचवणे गरजेचे असते यातून त्यांची गुणवत्ता विकसित होते अशा घटनांमध्ये कोणत्या माहितीचा समावेश करावा तर यामध्ये आपण सुरुवातीला माहिती कशी गोळा करावी याविषयी विचार करावा खूप वेगळा व्यक्ती प्रश्नावलीच्या माध्यमातूनउद्योगामध्ये भेट देऊन मुलाखतीच्या माध्यमातून माहिती गोळा करीत असतात यामध्ये ते प्रत्यक्ष प्रश्न विचारून त्यांची उत्तर गोळा करत असतात यासाठी उपलब्ध असणारी माहिती तुमची निवड प्रक्रिया आणि साधनसामुग्रीची गुणवत्ता यावर प्रत्यक्ष परिणाम करत असते जर संस्थेमधील अधिकारी इच्छुक असतील आणि संपूर्ण सहकार्य करत असतील तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहिती आणि आकडेवारी मिळत असते आणि यावरच आपल्याला मिळालेल्या माहितीची गुणवत्ता ठरत असते निश्चितच अशा गुणवत्तापूर्ण साधनसामुग्रीचा वापर वाचक त्यांच्या अभ्यासक्रमासाठी चांगल्या पद्धतीने करून च़ांगले फलित मिळवू शकतात या सगळ्या साधनसामग्रीचा स्रोत काय आहे कुठल्याही लेखनासाठी संशोधन गरजेचे असते आणि जेव्हा तुम्ही एखादा मुद्दा ओळखत असता आणि त्या मुद्द्यासाठी तुम्हाला काही माहितीच्या साधनांचा शोध सुरू असतो तर ज्यावेळेस तुम्हाला तुमची घटनेचा अभ्यास वास्तववादी आणि खराखुरा बनवायचा असतो त्या वेळेस मिळणारी माहिती साधनसामग्री वेगवेगळ्या स्रोतांकडून येत असते तर या सगळ्यांचे मूळ स्रोत काय आहेत जे घटनांच्या अभ्यासामध्ये वापरणार आहे आणि सगळी आपल्याला घटना लिहिण्याच्या कार्यशाळेमध्ये हे सगळे शिकवले जातात आणि हे सगळे प्रत्यक्ष संस्थेमधून किंवा उद्योगा मधून आपल्याला मिळत असतात घटनांची अभ्यासामध्ये महत्वाचा घटक असतो आणि तो म्हणजे माहितीचा खरेपणा मिळालेली माहिती खरी आहे योग्य आहे यावरूनच आपल्याला अडचण पद्धती आणि त्याचे मार्ग या सगळ्याची दिशा ठरत असते आणि खरी माहिती मिळण्यासाठी अगदी नियोजनापासून आपल्याला योग्य दिशेने वाटचाल करणे गरजेचे असते आता आपण आयोजनाविषयी बोलूया आयोजन म्हणजे विविध संकल्पनाची मांडणी अशापद्धतीने करणे ज्यामधून आपला घटना अभ्यासाचा हेतू साध्य करण्यासाठी योग्य पद्धतीने केलेली लिखाणाची प्रक्रिया यामध्ये आपण एखाद्या अडचणीचा सामना करत असतो आणि ते अडचणीला घटनेचे साहित्य म्हणून सादर करायचा असतो तर घटनेचे मांडणी करत असताना त्याची व्यवस्थित पद्धतीने गद्य प्रकारामध्ये मांडणी करण्यात यावी एखादी गोष्ट लिहिण्यासारखे यामध्ये कालानुक्रमाने एखाद्या घटनेचे वर्णन करून सरळपणा एखाद्या संकल्पनेचे नियमाचे किंवा तत्त्वाचे सादरीकरण करणे समाविष्ट असते हे अतिशय महत्त्वाचे आहे कीजेव्हा अशी घटना आपण एखाद्या गोष्टी मध्ये सादर करीत असतो तेव्हा यामधील प्रसंगांचे वर्णन आपण खूप साधे पणानेसादर करीत असतो आणि यावेळेस असे प्रसंग समजण्यासाठी खूप सोपे बनत असतात या घटनेचा संरचनेमध्ये जेव्हा आपण जास्तीत जास्त वर्णन सामाविष्ट करीत असतो त्या वेळेस आपण घटनांमध्ये जास्तीत जास्त साध्या सरळ प्रसंगांचे वर्णन करीत असतो यामधून खूप सारे संकल्पना खूप सारे नियमतत्वे या सगळ्यांचे स्पष्टीकरण करीत असतो अशा पद्धतीने आपण घटनेचे एक सुयोग्य पद्धतीने मांडणीत रूपांतर करीत असतो हे एका संस्थेच्या रचनेबद्दलसुद्धा असते आता या सगळ्या लेखनामध्ये काय असायला पाहिजे तर हे लेखन एक गोष्टी स्वरूपात असणे गरजेचे आहे जसे की एखादी घटना घडत असते त्या घटनेचे केलेले वर्णन यामध्ये काय घडले आहे कोण यामध्ये समाविष्ट आहे कधी घडले आहे का घडले आहे आणि हे कसे घडले आहे यामुळे म्हणून अशा घटनांबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा ही एक संपूर्ण गोष्ट तयार होत असते आणि ही फक्त एक गोष्ट नसूनफक्त एक काल्पनिक घटना नसून ही एक सत्य आधारित घटना असते आणि या घटनांबद्दल आपण कसे सगळ्या घटनेचा तपशील घेत असतो तर लेखनाची कशा पद्धतीने मांडणी केली जाते सर्वसाधारणपणे हे लेखन कालानुक्रमाने मांडण्यात येते म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये काय घडले नंतर दुसर्या महिन्यामध्ये काय घडले नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये अशा पद्धतीने लेखन केले जाते जसे की पगार करार ठरलेला असतो आणि दुसरया महिन्यामध्ये त्या पगाराच्या करारावरून समस्यानिर्माण होतात तर अशा पद्धतीने कालानुक्रमाने एखादी घटना तिच्या समस्याआणि त्या अडचणींपासून होणारे परिणाम अशापद्धतीने मांडण्यात येते कालानुक्रम फार गरजेचा असतो प्रत्येक घटना कालानुक्रमाने लिहिली जावी एखाद्या घटनेचे लेखन करीत असताना घटनेचे गांभीर्य घटनेमध्ये असणारी जटिलता या सगळ्या गोष्टी विचारात घेणे गरजेचे असते त्याचबरोबर त्या घटनेमध्ये असलेली समस्या या सगळ्या गोष्टी आणि लेखन या सगळ्याचा मेळ असणे गरजेचे असते म्हणजे वाचकाच्या मनामध्ये विचारप्रक्रिया आणि गंभीरता तयार होईल एक प्रकारचा घटनेचा प्रवाह निर्माण होईल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची शिकण्याची पात्रता विचार करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी विकसित होत असतात जसे की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस एखादा विद्यार्थी वाचन करीत असतो त्यावेळेस अशा घटनांमधून त्याचे विचारप्रक्रिया विकसित होत असते आणि त्याची विशिष्ट वैचारिक पातळी आणि समस्या सोडण्याची क्षमता विकसित होत असते म्हणून अशा प्रसंगी एखादी घटना किंवा एखादी अडचण येते त्या वेळेस काय करावे लागते तर असा प्रश्न वाचकाच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे आणि दिलेल्या माहितीवरून त्याला तो प्रश्न सोडविणेची वैचारिक प्रक्रिया विकसित झाली पाहिजे आता आयोजनानंतर आपण घटना अभ्यासाच्या लिखाणामधील मसुदा तयार करणे याच्या विषयी बोलूया मसुदा तयार करणे यामध्ये आपले विचार कागदावर मांडत असतो ही एक प्रकारची अशी कृती आहे ज्यामध्ये आपण संकल्पना निश्चित शब्दामध्ये आणि वाक्यामध्ये कागदावर उतरवून काढत असतो तसेच या कृती मध्ये आपण शब्द वाक्य व्याकरण यावर जास्त लक्ष न देता मुख्य उद्देश असतो तो म्हणजे संकल्पना विकसित करणे तर म्हणून घटनेच्या अभ्यासाचा मुख्य गाभा असतो तो म्हणजे घटनेची संकल्पना याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला शब्द वाक्य व्याकरण यांच्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षासंकल्पनेकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते एखाद्या घटनेचा मसुदा तयार करीत असतो त्या वेळेस घटनेची संकल्पना आपण निश्चित शब्दामध्ये आणि वाक्यामध्ये परावर्तीत करीत असतो आणि लेखकाने संकल्पनात्याचे विचार कागदावर नोंदवणे अतिशय महत्त्वाचा भाग आहे जेव्हा पूर्ण घटनेचा अभ्यास लिहून होईल तेव्हा हे सगळे तपासून घ्यावे लागेल मग यामध्ये पुनर्वाचन आहे आकलन आहे सुधारणा करण्यासाठी आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे जर कुठे प्रवाह तुटत असेल सातत्य नसेल तर अशा प्रकारचे सातत्य आणि गोष्टीचा प्रवाह जोडणे गरजेचे आहे अशा प्रकारचे बदल करून घटनांचा अभ्यास पूर्णत्वाकडे येतो अशा पद्धतीने पूर्ण केलेल्या घटनेचा अभ्यास निश्चितपणे एक उत्कृष्ट लेखन शैली म्हणून तयार होईल अशा पद्धतीने घटनांचा अभ्यास विकसित केला जातो तर संपूर्ण घटना अभ्यास लेखन नियोजन आयोजन मसुदा तयार करणे आणि पुनर्तपास करणे या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असते अशा प्रकारचा घटनेचा अभ्यास विद्यार्थ्यांना दिला जातो विद्यार्थी या अभ्यासाचे वाचन करतात यावरून ते विश्लेषण करतात आणि या विश्लेषणावरून ते काही सूचनात्मक प्रस्ताव मांडू शकतात असलेल्या अडचणींसाठी काही पर्याय सुचवू शकतात इथे शिक्षकाची भूमिका येते ती म्हणजेएक उत्कृष्ट लेखक म्हणून अशा घटनांचा अभ्यास विकसित करणे म्हणजे अशा घटनेचा अभ्यास विकसित करणे एखादी घटना गोष्टी स्वरूपात मांडणे आणि त्या मधून शैक्षणिक हेतू साध्य करणे या घटनेच्या अभ्यासाबरोबर शिक्षकांसाठी महत्त्वाच्या नोंदी सुद्धा तयार ठेवा अशा पद्धतीने घटनांचा अभ्यास आणि शिकवण्याच्या नोंदी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपयोगाच्या ठरतात तर मग अध्यापनाच्या नोंदी घटनेच्या अभ्यासाबरोबर कशा लिहायच्या अध्यपदाच्या नोंदी लिहिने हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो उत्कृष्ट घटनेचा अभ्यास विकसित करणे आणि त्या बरोबर अध्यापनाच्या नोंदी तयार करणे यामधून एक उत्कृष्ट मार्गदर्शन किंवा सूचनात्मक संसाधन तयार होत असते आणि याचा उपयोग अभ्यास उत्कृष्टपणे राबवण्यासाठी मदत होत असते अध्यापनाच्या नोंदी असणे ही एक महत्त्वाची गरज असते एखाद्या घटनेचा अभ्यास कसा अमलात आणावा यासाठी जर अध्यापनाच्या नोंदी असतील तर शिक्षिकांसाठी वेगळे संशोधन करत बसण्याची गरज राहणार नाही तर अशा अध्यापनाच्या नोंदीमध्ये सविस्तर तपशील असावा अशा विशेष घटना अभ्यासक्रम अमलात आणत असेल तर त्यांना वेगळे संशोधन करायची गरज पडणार नाही त्या घटनांच्या अभ्यासाला तो समजून घेईल 90 मिनिटांच्या सत्र साठी जर पाच पानांपेक्षा कमी अध्यापनाच्या नोंदी असतील तर उपयोगाचे ठरणार नाही म्हणून 90 मिनिटांचे सत्र असेल तर निश्चितपणे यामध्ये घटनांबद्दल चर्चा घडवून आणावी शिक्षकांसाठी कमीत कमी पाच पानांची अध्यापनाची नोंदी असतील तर उपयोगी ठरतील हे निरीक्षण हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून नोंदवले आहे तर एका चांगल्या अध्यापनाच्या नोंदीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा तर यामध्ये घटनेचा सारांश असावा घटनेचे थोडक्यात वर्णन असावे यामध्ये महत्वाच्या मुद्यांचा समावेश असावा ही घटना कोणासाठी उपयोगाचे आहे याचा उल्लेख असावा कोणत्या विषयासाठी ही घटना वापरली जावी याचा तपशील असावा ही घटना कोणत्या काठीण्य पातळीवर वापरण्यात यावी या घाटनासाठी कोणत्या पूर्व आवश्यकता आहेत कोणत्या गोष्टीमध्ये प्रावीण्य असणे गरजेचे आहे याचा तपशील असावा उदाहरणार्थ एखादी विशिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे का विशिष्ट सिद्धान्त अगोदर माहिती असणे आवश्यक आहे का याविषयीचा तपशील नमूद करणे गरजेचे असते कारण जेव्हा विद्यार्थी अशा घटनेचा अभ्यास करत असतात त्यावेळेस ते विशिष्ट सिद्धांत अशा घटनेला जोडण्याचा प्रयत्न करीत असतात जर घटना अभ्यास विविध लोकांसाठी असेल तर वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धतीचा उल्लेख असावा म्हणजे विविध लोकांसाठी विविध शिक्षणाच्या पद्धती अध्यापनाच्या नोंदीमध्ये समाविष्ट असाव्यात छोट्या घटनेच्या अभ्यासासाठी कमीत कमी एक आणि सखोल घटनेच्या अभ्यासासाठी तीन ते चार हेतु स्पष्टपणे नमूद केलेले असावे अशा घटनेचा अभ्यास विशिष्ट विषयामध्ये का महत्त्वाचा आहे याचे स्पष्टीकरण नमूद केलेले असावे अशा पद्धतीच्या सविस्तर अध्यापन आयोजना नुसार विश्लेषण केले जाते यानुसार वर्गाची वेळ ठरवण्यात येते अशा घटनांच्या अभ्यासासाठी किती वेळ चर्चा आयोजित करण्यात येते आणि सादरीकरण किती वेळ करावे असे सादरीकरण कसे करावे सारांश लेखन 10 ते 15 मिनिटांची असेल हे स्पष्टपणे लिहिलेले हेतूशी संबंधित असेल विरोधाभासी प्रश्न सुद्धा उद्भवू शकतात यासाठी वास्तविक उदाहरण प्रस्तुत करणे गरजेचे असते आता संपूर्ण चर्चा तर पार पडलेली असते परंतु लेखकाला इथे एखाद्या विशिष्ट अडचण माहित असते आणि चर्चेच्या शेवटी अशा अडचणींना किंवा प्रश्नांना उत्तर मिळणे गरजेचे असते हे नमूद करणे महत्त्वाचे असते म्हणजे या चर्चामधून कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे याचा तपशील अध्यापनाच्या नोंदीमध्ये करण्यात यावा आपण एक चूक करता कामा नये आणि ती म्हणजे अध्यापनाची नोंद एखाद्या संशोधना लेख सारखी नसावी यामध्ये मूल घटना आणि संशोधनाच्या नोंदी यामध्ये तफावत असता कामा नये काही वेळा असे होते की शिकण्याची हेतू संपूर्ण घटनेच्या अभ्यासातून सफल होत नसतात यामधून विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना जोडण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मिळत नसते आणि विद्यार्थ्यांचा शिकण्याचा हेतू सफल होत नाही उदाहरणार्थ तणाव व्यवस्थापन किंवा बदल व्यवस्थापन किंवा वादविवाद व्यवस्थापन किंवा भावनिक बुद्ध्यांक अशा प्रकारचे आशयावर घटनांचा अभ्यास तयार करून अशा संकल्पना ची पुष्टी करावी तर अशा प्रकारे एखादी घटना जमा करत असताना त्याला शिकवायची गरज नसावी चार ते पाच मिनिटांमध्ये अशा घटनांच्या अभ्यासाचे वर्णन करावे आणि नंतर यावर वर्गामध्ये चर्चा घडवून आणावी आणि या चर्चेमधून घटनांमध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत आणि त्यातून एखादी संकल्पना स्पष्ट व्हावी अशा पद्धतीच्या घटना अभ्यासाला एक परिपूर्ण घटनांचा अभ्यास असे म्हटले जाईल तर मी आशा करतो की एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही स्वतः घटनांचा अभ्यास विकसित कराल आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वर्गामध्ये त्याचा सराव करा